जर तुम्ही बौद्धिक संपदे च्या निर्मिती कडे पाहिले तर तुम्हाला असे आढळून येईल की बौद्धिक संपदेची निर्मिती ही माणसाच्या सृजनशीलतेत आहे आशियातल्या काही संस्कृती मधली मानवी सृजनशीलता आपल्याला माहित आहे प्राचीन संस्कृती मध्ये सृजनशीलता अशी कुठलीही कल्पना नव्हती किंवा अशा प्रकारची वस्तुस्थिती ओळखली जात नव्हती किंवा तिचा आदर ही केला जात नव्हता ज्या पद्धतीने त्या गोष्टींचा आदर किंवा महत्व आपल्याला आज आहे सृजनशीलता किंवा निर्मिती क्षमता ही दैवी मानली जात होती प्राचीन संस्कृतीमध्ये असा ही एक कालावधी होता की ज्यात निर्मिती ही शोध मानली जात होती सांस्कृतिक कला हा एक शोध मनाला होता ती गोष्ट तुम्ही निर्माण केली असे मानले जात नव्हते प्राचीन संस्कृतीमध्ये अशी एक संकल्पना अस्तित्वात होती की मनुष्य कुठल्याही गोष्टी निर्माण करत नाही तर त्या गोष्टी तो शोधून काढतो किंवा त्याचे एका रूपा तून दुसऱ्या रूपात रूपांतरण करतो म्हणून कला ही एक अनुकरणाचे रूप मानली जात होती अनुकरण हे शोधाच्या प्रक्रियेतून येत असते हे तत्वज्ञान असे मानत होते की देव हा निर्माता आहे सर्व गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहेत तुम्ही एखादी गोष्ट निर्माण केली तुम्ही निर्माते असतात माणसामध्ये सुद्धा निर्मिती क्षमता आहे ही गोष्ट त्या काळात पचनी पडण्यासाठी सारखी नव्हती कारण मानवाची निर्मिती करण्याची क्षमता ही अनुकरणाचा भाग मानली जात होती आधुनिकबौद्धीक संपदा कायद्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची अडचण आढळून येते विशेष करून पेटंट कायद्याच्या बाबतीत पेटंट हा शोध आहे कि निर्मिती हे ठरवण्याची अडचण दिसते अस्तित्वात असलेली गोष्ट शोधून काढणे हे नवीन गोष्ट शोधून काढण्या सारखे मानले जात नाही तुम्ही त्याच गोष्टी शोधून काढतात ज्या गोष्टी अगोदरच अस्तित्वात होत्या म्हणजेच प्राचीन काळातील संस्कृतीमध्ये ज्या गोष्टींच्या बाबतीत मतभेद होते तेच मतभेद आधुनिक काळात सुद्धा दिसून येतात म्हणून जेव्हा आपण निर्मितीचा विचार करतो तेव्हा आपल्याला दोन मुख्य विचारसरणीचा विचार करावा लागतो एक म्हणजे धार्मिक ज्या द्वारे आपल्याला असे सांगितले जाते की निर्मिती ही फक्त देवाचा हक्क आहे मग नंतर पुनरुज्जीवनचा कालावधी आला त्यात प्रत्येक व्यक्तीला खूप महत्त्व दिले गेले मग आपल्याकडे व्यक्ति केंद्रित नमुना पद्धत आली त्यात असा विचार केला गेला की फक्त निर्मिती ही देवाशी संबंधित नाही तर एखाद्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट निर्माण केलेली असेल तर त्याचाही विचार निर्मितीत करण्यात यावा मानव केंद्रित कल्पनेला केंद्रस्थान देण्यात आले अलौकिक बुद्धिमत्तेचा व्यक्ती तोच ज्याकडे निर्मिती क्षम अशी कल्पना आहे किंवा ज्याच्याकडे एवढी बौद्धिक क्षमता आहे जी अलौकिक बुद्धी पेक्षा थोडे कमी असेल एखादे सर्वसामान्य काम करण्यासाठी तुमच्याकडे बुद्धिमत्ता असू शकते परंतु एखादे असामान्य काम करण्यासाठी तुमच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता पाहिजे आता हा मुद्दा सुद्धा आधुनिक बौद्धिक संपदेत चर्चेचा विषय असू शकतो एखादी गोष्ट शोधून काढणाऱ्या व्यक्तीमध्ये अलौकिक बुद्धिमत्ता असते तर एखाद्या कलेत कुशल असलेला व्यक्ती हा सर्व साधारण बुद्धिमत्ता धारण करणारा व्यक्ती असतो पेटंट कायदा अलौकिक बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती आणि एखादे काम करण्याचे कौशल्य किंवा ज्ञान असणाऱ्या व्यक्ती यांच्यात फरक कसा करेन ते फक्त कौशल्य असलेला व्यक्ती शोध घेऊन आला की नाही हे पाहतात जर कौशल्य असलेला व्यक्ती हा शोध घेऊन आलेला नसेल तर पेटंट कायदा त्याला नवीन गोष्टीचा शोध मानेल किंवा नवीन गोष्टी शोधाच्या दिशेने टाकले गेलेले एक पाऊल मानेल मानवाची निर्मिती क्षमता हे मानवाच्या कल्पनेच्या क्षमतेवर अवलंबून असते मानवाची कल्पना शक्ती ही असामान्य वस्तू निर्माण करण्यात दिसून येते निर्मिती ही गोष्टी बदलावण्य संबधी असू शकते जर एखाद्या कामाने किंवा एखाद्या ज्ञानामुळे बदल घडत असेल तर तिचा संबंध निर्मितीशी येतो निर्मितीचे वेगळ्या स्वरूपाचे सिद्धांत आहेत मानसशास्त्रात मानसशास्त्राचे सिद्धांत असतात आकलन शास्त्रात आकलनाचे सिद्धांत असतात कल्पनेच्या बाबतीत असे मानले जात होते की कल्पनेमुळे नवीन संकल्पना किंवा नवीन कल्पना जन्माला येतात पण नवीन येणाऱ्या कल्पना ह्या अंदाज बांधता येतील या पद्धतीने काम करतात म्हणजे त्या कल्पना अस्तित्वात असलेल्या कल्पनांशी निगडित असतात म्हणजेच कल्पना या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींच्या संदर्भातच केल्या जातात किंवा कल्पना या अगोदर अस्तित्वात असलेल्या गोष्टींमुळे च निर्माण होतात आपल्याकडे एका वैज्ञानिकांनी म्हटलेले वाक्य आहे तो म्हणतो 'मी याचा शोध लावू शकलो कारण मला त्या गोष्टींची अगोदर पासून जाणीव होती कारण मला आधीच्या लोकांनी लावलेला शोध माहित होता ' हे वाक्य सांगितले गेले ते आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे यावरून असे स्पष्ट होते की सर्व प्रकारचे ज्ञान किंवा सर्व प्रकारची निर्मिती अगोदर अस्तित्वात असलेल्या गोष्टींवर किंवा ज्ञानावर आधारित असते जेव्हा तुम्ही निर्मितीकडे बौद्धिक संपदा हक्कच्या दृष्टीने पाहतात तेव्हा तुमच्या असे लक्षात येते की बौद्धिक संपदा हक्क हे निर्मिती साठी च्या प्रयत्नांशी निगडीत आहेत मानवाची निर्मिती क्षमता ही अगोदरच अस्तित्वात असलेल्या ज्ञानावर आधारित आहे याच प्रमाणे बौद्धिक संपदा ही सुद्धा अगोदरच माहीत असलेल्या गोष्टींवर आधारित असते निर्मिती ही एखाद्या गोष्टीत अडचण सोडवण्या संदर्भात देखील असते आता निर्मितीक्षमता हि ज्ञानाच मनाली जाते प्रश्न हा आहे बौद्धिक ही संकल्पना कुठून आली मनातील प्रक्रिया मुळे एखाद्या कल्पनेला जन्म मिळतो त्या कल्पनेमुळे एखादी अडचण सोडवली जाते किंवा अडचणी साठी पूर्वी माहीत नसलेला एखादा पर्याय मिळतो आपण असे म्हणतो की या निर्मिती मुळे ही अडचण सुटली किंवा हा पर्याय मिळाला आता निर्मिती क्षमतेमुळे एखादी अडचण सोडवली जात असेल तर आपण त्याला अडचण सोडवणारी निर्मिती असे म्हणून संबोधतो याचा संबंध बौद्धिक संपदा हक्कशी आहे जेव्हा आपण शोधाच्या बाबतीत बोलतो की असा शोध जो अगोदरच अस्तित्वात असलेली अडचण सोडवतो किंवा एखादी न सोडवलेली अडचण सोडवतो अशाप्रकारे निर्मितीचा संबंध मौलिकतेशी असतो म्हणजेच मौलिक किंवा नवीन गोष्ट यांच्याशी असतो कॉपीराईट साहित्याचा अधिकार मध्ये सुद्धा मौलिकतेचि गरज असते पेटंट आणि कॉपीराईट मध्ये ही नावीन्याची गरज असतेच पेटंट कायद्यानुसार शोध नाविन्यपूर्ण असला पाहिजे कॉपीराइट मध्ये काम हे मौलिक असते बौद्धिक संपदा हक्कतील पेटंट आणि कॉपीराइट हे दोन कायदे झालेत नाविन्यपूर्ण पर्यायामुळे एखादी नावीन्यपूर्ण गोष्ट निर्माण होऊ शकते किंवा एखाद्या शोधाचा जन्म होऊ शकतो शोध ही खूप विस्तृत संकल्पना झाली बैद्धिक संपदा हक्कां मध्ये आपण फक्त शोधाच्या बाबतीत बोलत आहोत पेटंट द्वारे शोधाचे रक्षण केले जाते आपण असे म्हणू शकत नाही की नावीण्य चे संरक्षण केले जाईल आपण असे म्हणतो की शोधाचे संरक्षण केले जाईल पेटंट द्वारे शोधाचे संरक्षण होत असते शोध हा पेटंट कायद्याचा विषय असतो आपण अडचणी सोडवण्याच्या पर्यायाकडे पाहतो किंवा निर्मिती ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे अडचणी सोडविल्या जातात आपल्याकडे काही अडचणी असतात आणि त्या अडचणींवर आपल्याला काही पर्याय मिळतात जर ते पर्याय निर्मितीक्षम असतील सृजनशील असतील तर त्याला आपण नाविण्य असे म्हणतो जेव्हा एखादी अडचण सोडवण्यासाठी आपण एखाद्या प्रक्रियेचा उपयोग करतो तेव्हा त्या संपूर्ण प्रक्रियेला आपण शोधाची प्रक्रिया असे म्हणतो